नमस्कार मॉड्यूल 3 युनिट 15 रचनात्मक विचारांच्या सूचना यामध्ये आपले स्वागत आहे आधीच्या युनिटमध्ये सूचनांचे अनुकरण दृष्टिकोनाबद्दल समजून घेतले या युनिटमध्ये आम्हाला अभियांत्रिकी रचनात्मक विचारांच्या सूचना समजतील डिझाइन मुख्य अर्थाने अभियांत्रिकीचे सार आहे डिझाइन हे गरजा ओळखण्यासाठी सुरू होते आणि वापरकर्त्याच्या हातात उत्पादन किंवा सिस्टमसह संपते हे प्रामुख्याने विश्लेषणाऐवजी संश्लेषणाशी संबंधित आहे जे अभियांत्रिकी विज्ञानाचे केंद्र आहे ही एक लोकप्रिय व्याख्या आहे आणखी एक व्याख्या अशी आहे डिझाइन अभियांत्रिकी परि भाषित करते समाज सुधारण्यासाठी नवीन गोष्टी तयार करणे अभियंत्याचे काम आहे विद्यार्थ्याना डिझाईनमध्ये मूलभूत शिक्षण देणे हे विद्यापीठाचे कर्तव्य आहे आपण केवळ मुख्य अभियांत्रिकी विज्ञान अभ्यासक्रम शिकवू नये जी विश्लेषणावर लक्ष केंद्रित करतात परंतु विद्यार्थ्याना अभियांत्रिकी डिझाइनमध्ये देखील प्रशिक्षण दिले पाहिजे जी संश्लेषण क्रिया आहे Another popular approach to the definition of engineering design Engineering design is a systematic intelligent process in which designers generate evaluate and specify concepts for devices systems or processes whose form and function achieve clients' objectives or users needs while satisfying a specified set of constraints Looks slightly elaborate but it captures the essence of engineering design And notice that he uses the word "concept" in a slightly different way than what we generally use as per Bloom's Taxonomy अभियांत्रिकी डिझाइनच्या व्याख्येसाठी आणखी एक लोकप्रिय दृष्टीकोन अभियांत्रिकी डिझाइन ही एक पद्धतशीर बुद्धिमान प्रक्रिया आहे ज्यात डिझाइनर साधन प्रणाली किंवा प्रक्रियेसाठी संकल्पना व्युत्पन्न करतात मूल्यांकन करतात आणि निर्दिष्ट करतात ज्यांचे स्वरूप आणि कार्य ग्राहकांचे उद्दीष्टे साध्य करतात निर्बंधाच्या विशिष्ट संचाचे समाधान उद्दीष्टे साध्य करतात किंवा वापरकर्त्यांची आवश्यकता असते ती उद्दीष्टे साध्य करतात किंचित विस्तृत दिसत आहे परंतु ते अभियांत्रिकी डिझाइनचे सार आहे आणि लक्षात घ्या की ब्लूमच्या वर्गीकरणानुसारBloom's Taxonomy आम्ही सामान्यतः वापरतो त्यापेक्षा तो संकल्पना हा शब्द जरा वेगळ्या प्रकारे वापरतो या संदर्भातील संकल्पनांद्वारे तो सामान्यतः काय म्हणत आहेत ते म्हणजे कार्यक्षमता निर्दिष्ट करणे किंवा साधन किंवा प्रणाली कशा वापरायच्या हे निर्दिष्ट करणे तर डिझाइनच्या समस्येस प्रतिबिंबित करते की त्या योजकाकडे ग्राहक किंवा उपभोक्ता असतो ज्याने ग्राहक म्हणून ओळखले जाणारे अंतिम वापरकर्त्यांचा एक समूह लक्षात ठेवला कोणाच्या फायद्यासाठी डिझाईन आर्टिफॅक्ट विकसित केले जात आहे रचनात्मक प्रक्रिया स्वतः एक जटिल संज्ञानात्मक प्रक्रिया आहे डिझाइन हे सहसा शिकणे अवघड मानले जाते आणि अधिक सार्वत्रिकपणे शिकवणे कठीण मानले जाते डिझाईन चिंतन चौकशीची जटिल संज्ञानात्मक प्रक्रिया प्रतिबिंबित करते आणि निराकरण विकसित करताना योजक त्यामध्ये गुंततात तर डिझाइन ही कलात्मक वस्तू तयार करण्याची वास्तविक प्रक्रिया आहे आणि रचनात्मक विचार करणे ही एक संज्ञानात्मक प्रक्रिया आहे जी योजकांच्या मनात येते पीटर रोवे यांनी 1987 मध्ये प्रकाशित केलेल्या "डिझाईन थिंकिंग" नावाच्या पुस्तकात "रचनात्मक विचार" हा शब्द प्रथम मांडला होता त्यांच्या पुस्तकाचे मुख्य विषय म्हणजे आर्किटेक्चर आणि शहरी नियोजनात रचनात्मक विचार करणे जे डिझाईनमधील नमुन्यांच्या उत्पन्नासारखेच आहे आर्किटेक्चरच्या संदर्भात डिझाइनमधील नमुने देखील तयार झाले आहेत परंतु नंतर संगणक विज्ञान माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रात खूप लोकप्रिय झाले आहेत त्याचप्रमाणे रचनात्मक विचार हा शब्द आर्किटेक्चर आणि शहरी नियोजनाच्या संदर्भात उद्भवला परंतु आता तो संपूर्ण अभियांत्रिकी समाजात अतिशय लोकप्रियतेने वापरला जात आहे अभियांत्रिकी डिझाइनच्या विशिष्ट संदर्भात रचनात्मक विचार करणे आता अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे अविभाज्य आणि आवश्यक घटक म्हणून स्वीकारले जातात MIT चा CDIO गर्भधारणा डिझाइन अंमलबजावणी ऑपरेट पुढाकार हे अनेकदा उद्धृत केलेले उदाहरण आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या डी स्कूलचा देखील उल्लेख आहे परंतु विशेषतः ते पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या संदर्भात नसते एनबीएने निर्दिष्ट केलेले बर्याच प्रोग्राम निकाल अभियांत्रिकी डिझाइनशी संबंधित असलेल्या दक्षतेचा संदर्भ देतात अभियांत्रिकी रचनात्मक प्रणाली संदर्भात काम करतात आणि पुढे जाताना निर्णय घेतात सामाजिक प्रक्रियेत संघांवर सहयोगाने कार्य करतात आणि एकमेकांशी अनेक भाषा बोलतात या डिझाइन भाषा आहेत या क्षमता स्वतः सुलभ करण्यासाठी सुचना ही एक अतिशय जटिल रचनात्मक क्रिया आहे आम्ही म्हणू शकतो की ही शिकवणुकीची रचनात्मक क्रिया आहे अभियांत्रिकी रचनात्मक विचार अभियांत्रिकी रचनात्मक विचार शिक्षण शिकवणे आणि शिक्षण शिकणे httpwww htm या संदर्भात रूपांतरित केलेली काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत सिस्टम विचार अनिश्चितता रचनात्मक निर्णय निवड कार्यसंघ व्हिज्युअलायझेशन सर्जनशीलता रचनात्मक भाषांमध्ये संप्रेषण आम्ही या सर्व बाबींकडे थोडक्यात पाहू रचनात्मक विचारांच्या सूचनांनी या सर्व समस्यांचे निराकरण केले पाहिजे आणि या सर्व समस्यांमधून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे पारंपारिक अभियांत्रिकी अभ्यासक्रम गहन तार्किक प्रश्नांना आमंत्रित करतात परंतु उत्तरे संबंधित ज्ञान डोमेनमधील 'खऱ्या' उत्तरांमध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे म्हणजेच याचे उद्देश प्रश्नाचे खरे किंवा अचूक उत्तरापर्यंत पोहोचणे हे आहे याउलट रचनात्मक विचारांच्या वेळी उद्भवणारे प्रश्न अन्वेषण प्रकारचे आसतात आणि त्यांची उद्दिष्टे काही अचूक परिभाषित अचूक उत्तरे पोहोचण्याच्या अर्थाने खरी उत्तरे नसतात परंतु अतिरिक्त कल्पना आणि ग्राहकांच्या हेतू सोल्यूशन स्पेस तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतात ही आवश्यकता किंवा अंतर्भूत गरजा किंवा ग्राहकांच्या हेतू सांगण्याची प्रक्रिया आहे ते अधिक उत्पादित प्रकारचे आहेत आणि खर्या उत्तरासारखे काहीही नाही पण ते अन्वेषण प्रकारचे आसतात साधारणत या दोन प्रकारच्या प्रश्नांना अनुक्रमे अभिसरण विचार आणि भिन्न विचार म्हणतात अभियांत्रिकी अभ्यासक्रम बहुतेक विद्यार्थ्यांना अभिसरण विचारांचे प्रशिक्षण देतो अभियांत्रिकी अभ्यासक्रमात रचनात्मक विचारात भिन्न चौकशी शिकवण्याकडे लक्ष दिले जात नाही केस स्टडी आधारित गट चर्चा विद्यार्थ्यांना निर्मित प्रश्न विचारण्यास शिकण्यास मदत करू शकते विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी महत्त्व समजून घेण्यासाठी आणि निर्मित प्रश्न विचारण्याची क्षमता विकसित करण्यासाठी स्पष्ट प्रशिक्षण आवश्यक आहे जेथे शक्य असेल तेथे खऱ्या ग्राहकांशी परस्पर संवाद आणि त्यानंतर प्रशिक्षकाचे मार्गदर्शन खूपच उपयुक्त ठरेल रोल प्ले सिम्युलेशन गेम्स देखील निश्चितपणे मदत करू शकतील अशा अभ्यासक्रमांसाठी संस्थांनी जाणीवपूर्वक योजना आखली पाहिजे कारण नियमित अभ्यासक्रम केवळ अभिसरण प्रश्न अभिसरण विचार यावर केंद्रित असतात आणि भिन्न विचार निर्मित प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले जाणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी त्या कार्यक्षमता आत्मसात केल्या असल्यास विशेष लक्ष देणे आवश्यक आहे अभियांत्रिकी प्रणाली अधिकाधिक महत्वाकांक्षी आणि अधिक जटिल होत आहेत जसजशी क्षमता वाढत जाईल तसतसे तंत्रज्ञान अधिकाधिक परिष्कृत होत जाईल आणि ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षा अधिकाधिक परिष्कृत झाल्याने प्रणाली देखील अधिक जटिल होऊ लागतात एनबीएच्या पुढील पीओसाठी योजकांना पर्यावरण टिकाव समाज कायदेशीर समस्या इत्यादींशी संबंधित मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक आहे प्रणालीच्या एकाधिक भागांमधील परस्पर संवाद आणि सिस्टम आणि वातावरण यांच्यातील परस्परसंवादामुळे उद्भवणार्या संभाव्य अनावश्यक परिणामांचा अंदाज घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे जेव्हा बरेच भाग एकत्र ठेवले जातात तेव्हा परिणामी गुंतागुंत झाल्यास परिणाम होऊ शकतात जे अनावश्यक असतात त्याचे परिणाम बिनबुडाचे आहेत ते एकतर घटकांमधील परस्परसंवादामुळे स्वतःच उपप्रणालीमुळे किंवा प्रणाली आणि वातावरणातील परस्पर संवादांमुळे उद्भवू शकतात अपूर्ण माहितीचा सामना करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे संदिग्ध ध्येयग्राहक बहुधा त्यांना नक्की हवे असते तेच स्पष्ट नसते आणि मॉडेल अंदाज डिझाइन दरम्यान आम्ही तयार केलेले जवळजवळ प्रत्येक मॉडेल वास्तविकतेची पूर्तता असते म्हणून मॉडेल अंदाज जे वास्तविक जगातील कोणत्याही समस्येमध्ये असते अनिश्चितता हाताळणे आणि आकडेवारीनुसार विचार करणे दिलेल्या संदर्भात भौतिक परिमाणांचा अंदाजे अंदाज लावणे आणि हे डिझाइनच्या शुद्धता तपासणीसाठी आणि सुरक्षितपणे दुर्लक्ष केले जाऊ शकते अशा पॅरामीटर्ससाठी दोन्ही आवश्यक आहे सामान्यत एक जटिल प्रणालीमध्ये बरेच घटक असतात आणि डिझाइन गटांसाठी सर्व घटकांची काळजी घेणे हे मनुष्यासाठी जवळजवळ अशक्य आहे तर बर्याचदा आपण त्यात सहभागी असलेल्या भौतिक परिमाणांचा अंदाजे अंदाज लावतो आणि त्यानंतरच्या डिझाइन प्रक्रियेत कोणत्या घटकांना सुरक्षितपणे दुर्लक्षित केले जाऊ शकते याबद्दल निर्णय करतो हे देखील एक कौशल्य आहे जे आपण जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना प्रदान केले पाहिजे विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार योग्य प्रयोगांची रचना करणे आवश्यक आहे अतिरिक्त डेटा मिळविण्यासाठी एखाद्या रचनात्मक कल्पना वैध करण्यासाठी काही आवश्यकता अधिक स्पष्ट करण्यासाठी आपल्याला काही योग्य प्रयोग करावे लागतील असे अनेक संदर्भ आहेत तर योग्य प्रयोग कसे डिझाइन करावे हे देखील विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे विद्यार्थ्यांना बहु शिस्त बहु सांस्कृतिक संघात काम करण्यासाठी प्रशिक्षित केले पाहिजे दुसर्या पीओने देखील ही आवश्यकता नमूद केली आहे योग्य रचनात्मकभाषा वापरुन संप्रेषण करा ते मजकूर विधान ग्राफिकल सादरीकरणे गणिती किंवा विश्लेषणात्मक मॉडेल किंवा विशिष्ट डोमेनसाठी विशिष्ट आणि विशिष्ट असलेल्या भाषा असू शकतात तर त्यांनी योग्य रचनात्मक भाषा वापरल्या पाहिजेत रचनात्मक निर्णय निवड करा आणि बर्याच वेळा निवड बरोबर आणि चुकीच्या मध्ये नसून बरोबर आणि बरोबर यांच्यात असतील दोन्ही निवडी योग्य आहेत परंतु कोणती निवड करणे चांगले आहे याचा निर्णय आपणास घ्यावा लागेल कार्यक्षमतेच्या बाबतीत किंमतीच्या बाबतीत बाजारपेठेच्या दृष्टीने वापरण्यायोग्यतेच्या बाबतीत बरेच गोष्टी असू शकतात मूलत दोघेही बरोबर आहेत परंतु योजकांनी त्यापैकी एक निवडणे आवश्यक आहे आणि या प्रकारच्या विचारसरणीस देखील अगदी विशिष्ट प्रशिक्षण आवश्यक आहे मानव संसाधने खर्च आणि वेळापत्रकांसह संसाधनाच्या आवश्यकतांचा अंदाज घ्या रचनात्मक चिंतनासाठी काही संभाव्य पध्दती म्हणजे प्रकल्प आधारित सूचना समस्या आधारित सूचना अनुकरण आधारित सूचना आणि सूचनांचे अनुभवात्मक दृष्टिकोन हे चारही दृष्टिकोन आधीच्या युनिटमध्ये आपण चर्चा केली आहे आणि या दृष्टिकोनांचे फायदे आणि मर्यादा आम्ही पाहिल्या आहेत आणि आम्ही विशिष्ट परिस्थितीसंबंधित संदर्भ देखील पाहिला आहे ज्यामुळे या दृष्टिकोनांना विशिष्ट संस्था आणि विशिष्ट संदर्भांशी अनुकूलित करणे आवश्यक असेल या पूर्वीच्या युनिट्समध्ये चर्चा केल्याप्रमाणे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या रचनात्मक विचारांसाठी सर्वात लोकप्रिय दृष्टीकोन होता आणि सतत प्रकल्प आधारित सूचना होत्या कारण ती क्रियाकलाप अभियंते त्यांच्या व्यावसायिक अभ्यासाच्या वेळी गुंतलेल्या क्रियेशी अगदी जवळून पाहतात पारंपारिकपणे अभियांत्रिकी कार्यक्रमाच्या अभ्यासक्रमात अंतिम प्रकल्प किंवा अंतिम सेमेस्टरमधील प्रकल्पातील मोठ्या कामांचा समावेश होता आणि विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी डिझाइनच्या कामात व्यस्त राहण्याची ही पहिली आणि एकमेव संधी आहे सीडीआयओ फ्रेमवर्क सामान्यतः याला कॅपस्टोन प्रकल्प म्हणून संबोधतात परंतु भारतात सामान्य शब्दावली म्हणजे मुख्य प्रकल्प किंवा अंतिम वर्षाचा प्रकल्प म्हणून संबोधले जाते काही कार्यक्रम मुख्यत मेकॅनिकल अभियांत्रिकी आणि सिव्हिल अभियांत्रिकी कार्यक्रमांमध्ये मूलभूत अभ्यासक्रम बहुधा एक सिद्धांत केवळ कोर्स हा पूर्वीच्या सेमेस्टरच्या डिझाइनवर असतो साधारणत एकतर चौथ्या किंव्हा पाचव्या किंव्हा सहाव्या सेमेस्टरमध्ये असते बर्याच संस्थांचा अभ्यासक्रम असतो परंतु सर्वच शाखांमध्ये हे सामान्य नाही बर्याचदा यांत्रिकी अभियांत्रिकी आणि कधीकधी सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये अशा कोर्सचा समावेश असतो परंतु बर्याचदा हा केवळ सिद्धांत असतो जरी काही संस्थांमध्ये त्यांच्याकडे काही प्रयोगशाळेचे घटक आहेत जेथे ते सामान्यत डिझाइन क्रियाकलापांमध्ये उपयुक्त असलेल्या काही सॉफ्टवेअर पॅकेजचा वापर शिकवतात अंतिम वर्षाचा मुख्य प्रकल्प खरोखरच मौल्यवान आहे हे प्रथमच संश्लेषण कार्यात गुंतलेले आहे हे त्यांना वास्तविक अभियांत्रिकी डिझाइनचा अनुभव देते परंतु योजनेमध्ये ती अंतिम वर्षात किंवा अंतिम सत्रात खूप उशीरा दिसते या संदर्भात काही संस्थांना प्रकल्पांऐवजी विद्यार्थ्यांना अतिरिक्त सिद्धांत अभ्यासक्रम करण्याचा पर्याय देण्याची काही संस्थांची कल्पना बहुधा चांगली चाल नाही पहिल्या वर्षामध्येच विद्यार्थ्यांना डिझाइनचा अनुभव देणे हा सध्या अधिक अनुकूल दृष्टिकोन आहे या कार्यक्रमामध्ये सामील झालेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना केवळ अंतिम वर्षातच अभियांत्रिकी रचनांचा लाभ घेण्याची कल्पना येते तेवढ्यात काही विद्यार्थी निराश होतात संपूर्ण पहिल्या वर्षात प्रत्यक्षात अभियंता काय करतात याचा कोणताही संपर्क नसतो असा विचार केला गेला आहे की आम्ही विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षापासूनच अभियांत्रिकी रचनात्मक क्रियाकलापांसमोर आणावे स्वतंत्र रचनात्मक विचारांचा कोर्स एकतर 0 सिद्धांत 0 ट्युटोरियल 1 लॅब किंवा 0 थियरी 0 ट्यूटोरियल 2 लॅब युनिट्स निवडता येतील आणि सूचनांचे प्रकल्प आधारित दृष्टीकोन वापरुन पहिल्या वर्षातच त्याचा परिचय देण्यात आला पुन्हा सीडीआयओ फ्रेमवर्क याला कॉर्नस्टोन प्रकल्प म्हणून संबोधत आहेत परंतु भारतात आपण याला फक्त डिझाईन विचारांचा अभ्यासक्रम म्हणून संबोधण्याची अधिक सवय आहे आधीच चर्चा झालेल्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी लक्षणीय उपहासात्मक सूचना प्रदान केली पाहिजे कारण विद्यार्थी फक्त पहिल्या वर्षामध्ये आहेत आणि आम्ही चर्चा केलेल्या बर्याच मुद्द्यांमधे जे अभियांत्रिकी डिझाइन विचारांची वैशिष्ट्ये आहेत त्यांना विशिष्ट सुस्पष्ट उपहासात्मक सूचना आवश्यक असू शकतात सिद्धांताची पत 0 असली तरी सामान्यत शिक्षक विद्यार्थ्यांना काही अतिरिक्त सूचना देऊ शकतात विशेषत प्रथम वर्षातील आव्हाने ही आव्हाने अंतिम वर्षाच्या प्रकल्पातही अस्तित्त्वात आहेत परंतु प्रथम वर्षाच्या प्रकल्पामुळे ती अधिक गंभीर होतात कारण अशा विद्यार्थ्यांना अद्याप डोमेन विशिष्ट अभ्यासक्रम किंवा अभियांत्रिकी अभ्यासक्रम फारसा लाभलेला नाही यांत्रिकी अभियांत्रिकी सिव्हिल अभियांत्रिकी आणि संगणक प्रोग्रामिंग अभ्यासक्रम एक किंवा दोन प्राथमिक परिचयात्मक कोर्स असू शकतात समस्या म्हणजे आपण प्रारंभिक समस्या कशी तयार करू शकतो इंजिनीअरिंगच्या संदर्भातील समस्या नैसर्गिक भाषेच्या अस्पष्ट मार्गाने दिलेल्या विधानातून कशी तयार करावी प्रारंभिक फॉर्म्युलेशन कसे होते शेवटी अभियांत्रिकी दृष्टीने ही विशिष्ट समस्या कशी मिळते पूर्ण भाषेच्या अडचणीच्या अभियांत्रिकीच्या दृष्टीकोनातून एखाद्या विशिष्ट भाषेच्या अडचणीच्या अस्पष्ट वक्तव्यापासून अभियांत्रिकीच्या दृष्टीने अत्यंत विशिष्ट विधानापर्यंत जाण्यासाठी आपण कसे प्रशिक्षण देऊ आम्ही बहु अनुशासनात्मक कार्यसंघ कसे तयार करू आवश्यक क्षमता काही मूलभूत डिझाइन संकल्पना साधने दृष्टीकोन जरी काही मशीनरी आणि काही सॉफ्टवेअर पॅकेजेस काही प्राथमिक मूलभूत प्रदर्शनास आवश्यक असतील आम्हाला विद्यार्थ्यांना काही मूलभूत प्रशिक्षण देण्याची गरज आहे जेणेकरुन त्यांना प्रकल्प राबविण्यासाठी काही कमी क्षमता मिळतील वापरल्या जाणार्या डिझाइनची प्रक्रिया विशिष्ट प्रक्रिया पायऱ्या अगदी स्पष्ट केल्या पाहिजेत आणि त्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणे आवश्यक आहे अर्थात बहुतेक संस्थांमध्ये पहिल्या वर्षामध्ये खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी असतात तर प्रकल्प गट हाताळण्यासाठी जे मोठ्या संख्येने असतील प्राध्यापकांकडून बराच वेळ आणि मेहनत घ्यावी लागेल प्राध्यापकांवरचा भार बऱ्यापैकी होताना दिसतो आणि ही संसाधने संख्येने पुरेशी असण्याची आपल्याला गरज आहे मूल्यांकन देखील एक आव्हान आहे आम्हाला केवळ समाप्त कामच नाही तर प्रक्रियेचे अनुपालन देखील आवश्यक आहे ज्याद्वारे विद्यार्थ्यांना काय समजले आहे आणि रचनात्मक प्रक्रियेचे अनुसरण कसे करीत आहेत आम्हाला अंतिम उत्पादनाचे मूल्यांकन करणे देखील आवश्यक आहे आणि आम्हाला वैयक्तिक योगदान आणि कार्यसंघ यांच्यात स्पष्ट फरक असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांचे हे देखील समजून घेणे आवश्यक आहे की त्यांचे एक कार्यसंघ तसेच वैयक्तिकरित्या मूल्यांकन केले जाईल या गोष्टी खरोखरच अभ्यासक्रमाच्या योजकांनी लक्ष दिल्या पाहिजेत यासाठी नेहमीचा दृष्टीकोन असा आहे की सुरुवातीला सिद्धांत आणि साधनांची किमान थेट सूचना दिली जाते जसे मी नमूद केले आहे विद्यार्थ्यांना काही किमान क्षमता प्रदान करण्यासाठी या प्रदर्शनाची आवश्यकता आहे समस्या तयार करण्याच्या अवस्थेदरम्यान जवळचे मार्गदर्शन देखील होते कारण त्यांनी अस्पष्टपणे सांगितलेली समस्या तंतोतंत अभियांत्रिकी अटींमध्ये भाषांतरित करण्याची आवश्यकता आहे आणि हे पुन्हा शिक्षकांवर एक भार आहे मार्गदर्शन क्रमिकपणे कमी केले जाते जेणेकरून विद्यार्थ्यांना प्राध्यापकांच्या हातांनी धारण न करता स्वतंत्रपणे आणि त्यांच्या स्वतःच्या गटांमध्ये विचार करण्यास अनुकूल केले जाऊ शकते जे सुरुवातीच्या काळात होते प्राध्यापकांवरचा भार हा संस्था पातळीवर सोडवला जाणारा मुद्दा राहिला आहे काही संस्थांमध्ये आणखी एक दृष्टिकोन वापरण्याचा प्रयत्न केला जात आहे जे अजूनही भारतात फारसे लोकप्रिय नाही परंतु काही संस्था प्रयत्न करीत आहेत आणि काही संस्थांमध्ये परदेशातही याचा प्रयत्न केला गेला आहे सिद्धांत आणि साधनांची प्राथमिक किमान निर्देश हा सुमारे 2 आठवड्याचा असतो यामध्ये सॉफ्टवेअर पॅकेजेस तसेच यंत्रणा आणि वापरण्यासाठी वापरल्या जाणार्या साधनांचा काही प्रमाणात समावेश असेल तेसुद्धा सुमारे 2 आठवड्यांचे असते त्यानंतर प्राध्यापकांनी डिझाइनची साधने शिकण्यासाठी आधार देण्यासाठी एक लहान प्रकल्प नियुक्त केला याला सुमारे 4 आठवडे असू शकतात डिझाइनच्या समस्येवर एखाद्या गटामध्ये काम करण्याच्या कल्पनेने प्रकल्प कार्यसंघांना आरामदायक बनविण्यासाठी हे अधिक शोधनीय आहे विद्यार्थ्यांमध्ये रचनात्मक विचार आणण्यासाठी हे आवश्यक आहे मग उलट अभियांत्रिकीचा एक छोटा प्रकल्प सुमारे 3 आठवड्याचा ज्यामध्ये एक पूर्ण उत्पादन दिले जाते आणि विद्यार्थी उलट अभियांत्रिकी क्रिया करतात आणि उत्पादन पूर्ण कसे केले जाते हे समजते या नंतर साधारणत अशा प्रकारच्या चर्चेनंतर विद्यार्थी या अंतिम उत्पादनात येण्यासाठी डिझाइन प्रक्रियेबद्दल आपले मत आणि मते व्यक्त करतात मग वास्तविक किंवा ग्राहकांच्या भूमिका बजावण्यासाठी मुख्य रचनात्मक प्रकल्प आहे सुमारे 6 आठवड्यांकरिता या सर्व प्रशिक्षण क्रियाकलापांचे हे वास्तविक कळस असेल काही संस्थांनी हा प्रकल्प खर्या ग्राहकांसाठी पूर्ण करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे सहसा ग्राहक हा स्थानिक समुदायाचा असतो म्हणून विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या समजण्यासाठी स्थानिक समुदायांना भेटायला पाठवलं जात आहे त्यानंतर परत या आणि त्या प्राध्यापकांशी चर्चा करा आणि त्या समस्येचे निराकरण करा ज्याच्या समाधानाचा स्थानिक लोकांवर काही परिणाम होईल नक्कीच जिथे अशी गोष्ट शक्य नाही तेथे प्रशिक्षक ग्राहकाची भूमिका निभावू शकतात किंवा काहीवेळा प्रकल्प प्रकल्पांतील काही ग्राहकांची भूमिका निभावतात परंतु ग्राहकांकडून आवश्यकता काढून टाकण्याच्या कल्पनेस काही एक्सपोजर देणे आवश्यक आहे बहुतांश संस्थांकडे आवश्यकतेची पूर्तता करण्याची प्रक्रिया केली जाते विद्यार्थ्यांना या विशिष्ट प्रक्रियेच्या चरणात प्रशिक्षण दिले पाहिजे अशाप्रकारे पहिल्या वर्षामध्येच विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी रचनात्मक विचार आणि रचनात्मक अनुभव मिळतो हे चांगले कार्यरत असल्याचे दिसते परंतु प्राध्यापकांवरील ओझे पुन्हा मुख्य आव्हान आहे प्रकल्प कल्पनांची संख्या किती तयार करावी लागेल प्रदान केलेली संसाधने विद्यार्थी संघांचे मार्गदर्शन करण्यासाठी लागणारा वेळ आणि मूल्यांकन आणि मूल्यमापनासाठी घालवलेला वेळ प्राध्यापकांवर भारी ओझे दर्शवते या आव्हानांना न जुमानता पहिल्या वर्षातील एक रचनात्मक प्रकल्प अधिकाधिक लोकप्रिय होत आहे कारण सर्व भागधारकांचे फायदे खूप महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जाते प्रथम वर्षात विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी डिझाइन आणि अभियांत्रिकी डिझाइनचा विचार केला तर विद्यार्थ्यांना पालकांना अगदी उद्योगांनाही ते फारच आकर्षक वाटले त्यांना असे आढळले आहे की यामुळे अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढते आणि उच्च सत्रात अधिक चांगले शिक्षण मिळते उच्च सेमिस्टरमध्ये अभ्यास केलेल्या अभ्यासक्रमांचा संदर्भ त्यांना चांगल्या प्रकारे पाहण्यात सक्षम आहेत आणि ते त्या अभ्यासक्रमांना त्यांच्या व्यावसायिक आवश्यकतांशी चांगल्या पद्धतीने संबंधित करण्यास सक्षम आहेत यामुळे अंतिम स्तरीय प्रकल्पात चांगली कामगिरी होते त्यांना आधीपासूनच प्रकल्प करण्याचा अनुभव आला पाहिजे पहिल्या वर्षाच्या अभियांत्रिकी योजकाप्रमाणे विचार केला पाहिजे आणि यामुळे अंतिम वर्षाच्या प्रकल्पात अधिक चांगली कामगिरी करणे शक्य होते यामुळे त्यांची नियुक्तीची संधी वाढते आणि उद्योगात त्यांना अधिक रोजगार मिळवून देण्याची संधी देखील मिळते काही संस्थांनी उशीरापर्यंत दुसर्या आणि तिसर्या वर्षात रचनात्मक विचारांच्या कल्पनांचा प्रयोग करण्यास प्रारंभ केला आहे अंतिम वर्ष नेहमीच सामान्य होते प्रथम वर्ष हे बर्याच वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत आणि ते चालू आहेत परंतु काही संस्था दुसर्या वर्षात आणि तिसऱ्या वर्षामध्येदेखील डिझाईन विचारांचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहेत याचा अर्थ असा आहे की रचनात्मक विचारांच्या अभ्यासक्रमाची प्रगती पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापासून असा एक क्रम आहे अंतिम वर्षात डिझाइनसह विद्यार्थ्यांची व्यस्तता पारंपारिक आहे पहिल्या वर्षात डिझाइनमधील गुंतवणूकीची संस्था संख्या वाढविण्यामध्ये सुरू केली जात आहे परंतु काही संस्था दुसर्या वर्षात किंवा किंवा तिसर्या वर्षीही रचनात्मक प्रकल्पात प्रयोग करीत आहेत काहीजण या दोन्ही वर्षात प्रयत्न करीत आहेत काही तिसर्या वर्षी प्रयत्न करीत आहेत तर काही दुसर्या वर्षात विद्यार्थ्यांना या प्रकारच्या प्रदर्शनावर लक्ष केंद्रित करणे विद्यार्थ्यांना या प्रकारचे रचनात्मक अनुभव प्रदान करणे यावर अधिक भर देण्यात येत आहे फायदे स्पष्ट आहेत परंतु आवश्यक संसाधने प्रदान करणे एक आव्हान असू शकते संस्थांना त्यांच्या विशिष्ट परिस्थितीविषयक आवश्यकता लक्षात घेता त्यांच्यासाठी सर्वात योग्य काय आहे हे ठरविणे आणि त्यावर निर्णय घेणे आवश्यक आहे या उपक्रमांचे कोणत्या प्रकारचे मिश्रण त्यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट कार्य करेल हे त्यांनी ठरविणे आवश्यक आहे सर्व संस्थानांद्वारे अवलंबल्या जाणार्या एका अनोख्या निराकरणासारखे काहीही नाही सराव १ प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी एक अभियांत्रिकी डिझाइनची समस्या विकसित करा आणि त्याकरिता एक प्रशिक्षणात्मक धोरण विकसित करा २ आपल्या विद्यार्थ्यांद्वारे इच्छित शिक्षणास सुलभ करण्यासाठी आपल्या विभागात राबविलेल्या सूचनात्मक दृष्टिकोनांचे वर्णन करा सरावाचे निकाल ta com वर सामायिक केल्याबद्दल धन्यवाद पुढील युनिटमध्ये आपल्याला मेटाकॅग्निटिव्ह शिक्षणाबद्दलची सूचना समजून घेण्यास आणि शिकवण्याच्या मेटाकॉग्निटिव्ह पैलूंबद्दल शिक्षक कसे काळजी घेतात विद्यार्थी शिक्षणावरील एक अत्यंत महत्वाचा पैलू ज्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रचंड प्रभाव आहे